तर दुसरा विभाग दगडी बांधकामाची तपासणी करण्यास प्रारंभ करतो विशेषत त्याचे घटक आणि घटकांच्या गुणधर्मांमुळे स्ट्रक्चरल टायपॉलॉजी म्हणून दगडी बांधकामाच्या एकूण सामर्थ्यात आणि कार्यप्रदर्शना मध्ये कोणत्या घटकांचे योगदान आहे हे समजते तर आम्ही दगडी बांधकामाच्या घटकांच्या विशिष्ट बाबी अभियांत्रिकी गुणधर्मांचे परीक्षण करणार आहोत आणि मग समजून घ्या की जेव्हा आपण एखादा असेंब्लेज पाहता तेव्हा तो दगडी बांधकाम एकक आणि मोर्टार एकत्र ठेवला जातो या क्रियेच्या वर्तनचा भिन्न क्रिया संक्षेप वाकणे अंतर्गत कसा परिणाम होतो तर लवचिक संक्षेप लवचिक तणाव कातरणे आणि कातरणे आणि कॉम्प्रेशनचे संयोजन तर हा विभाग मूलत समजून घेण्याचा प्रयत्न करतो घटकांनी दगडी बांधकामाच्या एकूण यांत्रिक वर्तनाचे निर्धारण कसे केले आम्ही मागील आठवड्याभरात निरनिराळ्या घटकांचे परीक्षण करीत आहोत या स्लाइडवर आपल्याकडे एक संक्षिप्त सारांश आहे आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या युनिट्सबद्दल बोलत आहोत जे शक्य आहेत आपण चिकणमाती युनिट काढून टाकू शकता आपल्याकडे काँक्रीट युनिट असू शकतात आणि स्ट्रक्चरल दगडी बांधकामांचा प्रश्न आहे अर्थात आपल्याकडे इतर प्रकार आहेत आणि यादी पूर्ण नाही इतर प्रकारच्या दगडी बांधकाम युनिट्स आपल्याकडे दगडी बांधकामांचे युनिट्स असू शकतात आपण उन्हात वाळविलेले कॉम्प्रेस केलेले स्थिर अर्थ ब्लॉक्स ठेवू शकता तेथे एक संपूर्ण स्पेक्ट्रम आहे आणि आम्ही त्यापैकी काही पूर्वीच्या वर्गांमध्ये पाहिले आहेत म्हणून या कोर्समधील दगडी बांधकामांच्या डिझाइनचा प्रश्न असेल तर आम्ही फायर मातीच्या विटा पोकळ किंवा घन आणि कंक्रीट ब्लॉकच्या वापरावर लक्ष केंद्रित करू विशेषत पोकळ कॉंक्रीट ब्लॉक्स ज्यात त्यामध्ये मजबुतीकरण आणण्याची शक्यता असते अर्थात आपल्याला बाईंडरची आवश्यकता आहे आपल्याला ज्या बेड जॉइंट मोर्टारचा उल्लेख आहे त्याप्रमाणे आपल्याला मोर्टारची आवश्यकता आहे आम्ही मोर्टारकडे रेंडर एलिमेंट म्हणून बघत नाही जो प्लास्टर आहे परंतु त्याहीपेक्षा बेड म्हणून वापरल्या जाणार्या साहित्याप्रमाणे बेड जॉईंट मोर्टार किंवा हेड संयुक्त मोर्टार तर येथे हे वाळूचे मिश्रण आहे एक बांधणारा मी म्हटल्याप्रमाणे चुना ही यापूर्वी वापरली जाणारी एक गोष्ट आहे परंतु आमचे लक्ष मुख्यत्वे बाईंडर म्हणून सिमेंटवर आहे आणि नक्कीच वाळू सिमेंट आणि पाणी एकत्रितपणे आपल्याला सिमेंट मोर्टार देते जी आणखी एक स्ट्रक्चरल सामग्री आहे जी दगडी बांधकाम तयार करण्यामध्ये जाते आणि मग आपल्याकडे दोन इतर घटक आहेत ज्यांचा परिचय करून देण्यात आला आहे विशेषत जेव्हा आपण मर्यादीत दगडी बांधकाम किंवा प्रबलित दगडी बांधकामाचा व्यवहार करीत असता जे आपोआप मजबुतीकरण असते आणि आम्ही पाहिले की आपल्यास अनुलंब मजबुतीकरण असू शकते आपण क्षैतिज मजबुतीकरण करू शकता आपण दोन मध्ये असू शकता अलगाव किंवा आपण दोघे एकत्र मिळवू शकता तर मजबुतीकरण स्वतः आणि मजबुतीकरणाच्या गुणधर्मांची माहिती असणे आवश्यक आहे परंतु जेव्हा आपणास मजबुतीकरण असेल तेव्हा आपल्याला मजबुतीकरणाचे संरक्षण आवश्यक आहे आणि आपल्याला मजबुतीकरणातून स्ट्रक्चरल दगडी बांधकामा पर्यंत कतरणे हस्तांतरण करण्याची एक पद्धत आवश्यक आहे आणि म्हणूनच हे सामान्यत स्टीलच्या मजबुतीकरणाला आवश्यक गंज संरक्षण प्रदान करणार्या तक्रारींमध्ये अंतर्भूत असते तर आपल्याला हे समजणे आवश्यक आहे की ग्रॉउटची संपत्ती काय आहे आणि आता आपल्याकडे ग्रॉउट आहे जी एक सामग्री आहे ज्यामध्ये मजबुतीकरण बसले आहे आणि नंतर आपल्याकडे विट विट युनिट किंवा मोर्टारसह काँक्रीट युनिट आहे जी आणखी एक सामग्री आहे स्ट्रक्चरल साहित्याचा संबंध असला तरी तो खरोखर दगडी बांधकाम युनिट आणि मोर्टार स्टीलची मजबुतीकरण आणि तीन प्रकारची दगडी बांधकाम म्हणून काम करणार्या ग्रॉउटची संबंधित आहे उत्पादनाच्या प्रक्रियेचे परीक्षण करणे फारच थोडक्यात उपयुक्त आहे हे असे उद्योग आहे ज्यात नोकरी करणार्या मोठ्या संख्येने लोक आहेत विशेषतः आपल्या देशामध्ये हे अतिशय व्यवस्थित आयोजित केलेले क्षेत्र नाही परंतु आम्ही स्ट्रक्चरल वापरातच दगडी बांधकामांचा उपयोग करण्याच्या सामर्थ्य आणि टिकाऊपणावर कसा परिणाम होऊ शकतो याची कल्पना आपल्याला देणाऱ्या काही गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत म्हणूनच कच्चा माल आपल्याला माहिती आहे चिकणमाती म्हणजे अशी सामग्री आहे जी चिकणमातीची वीट बनवते बर्याचदा आम्ही पृष्ठभाग क्ले वापरतो आता रेफ्रेक्टरी उद्देशाने फायर्ड चिकणमातीच्या वीटांचा नियमित वापर बांधकामांसाठी आहे नियमित इमारतींच्या बांधकामासाठी असते परंतु जेव्हा आपण या वस्तू फर्नेसेस मध्ये वापरत असाल तेव्हा उत्कृष्ट रेफ्रेक्टरी गुणांमुळे आपण भट्टीसाठी अस्तर म्हणून भट्टीसाठी देखील मातीच्या विटा वापरल्या आणि याकरिता आपल्याला मुळात कमी अशुद्धतेसह खोल साठ्यातून आलेली चिकणमाती घेण्याची आवश्यकता आहे बहुतेकदा पृष्ठभागाच्या चिकणमातीमध्ये अशुद्धतेचे प्रमाण जास्त असते तर रेफ्रेक्टरी उद्देशाने आपण फायर क्ले म्हणून वापरल्या जाणार्या वस्तूंचा वापर केला जातो आणि त्या सामान्यत खोलवर खणल्या जातात रासायनिक रचना ती माती आहे ती मातीपासून तयार केलेली आहे तर हे प्रामुख्याने सिलिका आणि एल्युमिना यौगिकांमधून बनविलेले आहे आपल्याकडे ऑक्साईड भिन्न धातूंचे ऑक्साईड्स यांचे देखील लक्षणीय वितरण आहे परंतु हे अशुद्धी म्हणून पाहिले जाते आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्याकडे ही अशुद्धता असते तेव्हा ही अशुद्धता सामान्यत फ्लक्स म्हणून कार्य करते तर जेव्हा फायर्ड प्रक्रिया चालू होते जेव्हा चिकणमातीच्या विटा फायर्ड केल्या जातत तेव्हा या धातूच्या ऑक्साईडची उपस्थिती फ्लक्स म्हणून उपयुक्त आहे आणि एक मजबूत अंतिम उत्पादन तयार करण्यास मदत करते आणि नक्कीच यावर अवलंबून आहे या अशुद्धींचे प्रमाण विटांचा रंग देखील बदलू शकतो परंतु सामान्यत आपण ऑक्साईडमधील अशुद्धी म्हणून कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियमबद्दल calcium magnesium potassium बोलत आहोत मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रिया असतात परंतु सामान्यत प्रक्रिया चिकणमातीच्या सामग्रीमध्ये भिन्न असतात चिकणमातीमध्येच ओलावा असतो आपण प्रक्रियेसाठी तयार करताच ते चिकणमातीमध्ये असलेल्या आर्द्रतेचे प्रमाण ओळखणार्या प्रक्रियेत त्यांचे विस्तृतपणे वर्गीकरण केले जाते या मातीच्या बांधकाम युनिट्स तयार करण्यापर्यंत कार्यप्रवाह आपल्याला चिकणमाती दळणे आवश्यक आहे आपल्याला कच्चा माल दळणे आवश्यक आहे ते करण्यासाठी आपण ते पग मिलमधून घेता सामान्यत तो वापरल्या जाणार्या चिकणमातीचा एकच स्रोत नाही क्ले मिसळण्याची प्रवृत्ती आहे तर आपल्याकडे भिन्न स्त्रोत आहेत आणि नंतर आपण चांगले प्रमाण आणि चांगले परिणाम मिळविण्यासाठी ते मिसळा तर आपल्याकडे एक मिक्सर आहे जो या क्ले चांगल्या प्रकारे मिसळतो आणि नंतर एकदा ते पाण्याचे मिश्रण बनवल्यानंतर त्यास एक फॉर्म द्यावा लागेल आणि बाहेर काढणे ही एक पद्धत आहे दुसरी पद्धत मोल्डिंग आहे तर आपल्याकडे हे एक्स्ट्रोडर्स आहेत जे चिकणमाती बाहेर येताच पट्ट्या तयार करतात किंवा आपण त्यांना मूस करून आग लावतात म्हणून जेव्हा ते एक्स्ट्रोडरमधून बाहेर पडतात आपण एकतर या वायर कट विटा म्हणून तोडून कापून घ्या किंवा तुम्ही या विटा पेटवता आणि जेव्हा या विटा लावता तेव्हा ठराविक फायरिंग तपमान 900 डिग्री सेंटीग्रेड ते 1200 1300 सेंटीग्रेड पर्यंत असते म्हणून मी म्हटल्याप्रमाणे चिकणमातीसह चिकणमातीतील ओलावाच्या प्रमाणानुसार पाण्याबरोबरच आपल्याकडे वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत कडक चिखल प्रक्रिया जसे आपण पाहू शकता की 'ताठ' म्हणजे आर्द्रतेचे प्रमाण खालच्या बाजूला आहे विटा तयार करण्यासाठी कडक चिखल प्रक्रिया सामान्यत बाहेर काढण्याची पद्धत वापरते ओलावा सामग्री सामान्यत सामग्रीच्या कोरड्या वजनाच्या 12 ते 15 टक्के क्रमांकाचा असतो तर ते व्हॅक्यूम चेंबरमध्ये घेतले जाते आणि अर्थातच चिकणमातीच्या मातीच्या प्रक्रियेत अडकलेल्या हवेचा परिचय होतो ही अडकलेली हवा काढून टाकली जाते तेच विटांच्या युनिटमध्ये छिद्र तयार करण्यास मदत करते आणि नंतर ते आयताकृती नष्ट होतात आणि उच्च दाबाखाली सामग्रीचे दाब तयार केले जाते आणि आवश्यक असल्यास तेथे छिद्र तयार केले किंवा आपल्याकडे आहे आपण विभाग तयार करू इच्छित असल्यास विशेषत जेव्हा आपल्याकडे पोकळ फाटलेल्या चिकणमातीच्या विटा असतील तर आपल्याकडे पूल असू शकतात जे ब्लॉक्समध्ये वगैरे विभाजन तयार करु शकतात म्हणूनच सर्व काही नष्ट करून स्वतःच केले जाते नंतर हे कापले जाते आणि एकदा आपल्याकडे आवश्यक खडबडीत किंवा विभागांसह ओले चिकणमाती असल्यास ती फायरिंग प्रक्रियेसाठीच तयार असते होय आपला प्रश्न असा आहे की ही प्रक्रिया सामान्यत औद्योगिक स्थापना किंवा असंघटित क्षेत्रात स्वीकारली जाते विटा तयार करण्याच्या प्रक्रियेच्या रूपात आपल्यास बाहेर काढण्याची प्रक्रिया या प्रकारची आणि नंतर त्या कापणे वायर कट विटा विशेषत औद्योगिकीकरण केल्या जातात असंघटित क्षेत्रातील साचे आणि कास्ट विटा वापरतात तर असंघटित क्षेत्राऐवजी औद्योगिक सेटअपमध्ये हे अधिक असेल मऊ मातीची प्रक्रिया पुन्हा एकदा संदर्भ म्हणजे उपस्थित आर्द्रतेचे तर सामग्रीच्या कोरड्या वजनाच्या बाबतीत सुमारे 20 ते 30 टक्के आर्द्रतेसह आपण आता बाहेर काढण्याची प्रक्रिया वापरू शकत नाही कारण आपल्याकडे मऊ चिकणमाती आहे आणि आपण बाहेर घालविण्याची प्रक्रिया वापरल्यास आणि विटामध्ये ओलावा असलेल्या या पातळीचा वापर करता तेव्हा त्यापेक्षा जास्त प्राधान्य दिलेली विटा दाबल्यास ती विस्कळीत होऊ शकते आणि इथेच आपण साचाबद्दल बोलत आहोत हे हाताने मोल्ड केलेले आहेत क्ले मध्ये पॅक केल्या जातात आणि नंतर आपल्याला विट मिळेल जो सूर्याखाली कोरडे आणि नंतर फायरिंग करण्यास तयार आहे म्हणून विटा तयार करण्यासाठी असंघटित क्षेत्र स्वतःच हे वापरतो आर्द्रतेचे प्रमाण मागील दोन प्रक्रियेपेक्षा खूपच कमी आहे अशा परिस्थितीत विशेषत ज्या भागात पाण्याची उपलब्धता ही समस्या आहे आपल्याकडे ड्राय प्रेस प्रक्रियेचा संदर्भ असलेल्या प्रक्रिया असू शकतात आणि हे अतिशय ताठरलेले चिकणमाती आहेत आणि आम्ही येथे आर्द्रतेच्या प्रमाणात 10 टक्के कमी कोरड्या वजनाबद्दल बोलतो आणि म्हणूनच या दोन प्रक्रिया ज्याप्रमाणे आपण पहात होतो त्यापैकी प्रथम बाहेर काढण्याच्या प्रक्रियेचा वापर करते विटा बाहेर काढल्या जातात आणि कापल्या जातात तर आपल्याकडे वायर कट विटा आहेत परंतु या दोन प्रक्रिया अशा प्रक्रिया आहेत जिथे आपल्याला विटा साचाव्या लागतात तर हे मोल्डच्या वापरावर आधारित आहेत आणि त्या प्रत्यक्षात दाबलेल्या विटा आहेत म्हणूनच आपण मिळवू शकणार्या या विटाचा प्रकार आम्ही पाहिला एक फ्रॉग जी आपण साचाच्या सहाय्याने तयार करता तेव्हा नक्षीदार बनविली जाऊ शकते वायर कट विटा सामान्यत फ्रॉगच्या अशा प्रकारच्या नसतात तर पुन्हा आपण पहाल की ते चिकणमातीतील आर्द्रता आहे जे स्वतः विटाच्या उत्पादन प्रक्रियेचे प्रकार निर्धारित करते तर एकदा तिन्ही घटनांमध्ये एकदा वीट तयार झाल्यावर ओला विट तयार झाला की आपण जा आणि विटांना आग लावा आणि फायरिंग टप्प्यात आणि हेच बांधकामा विटांच्या बांधकामासाठी फायरिंगच्या प्रक्रियेस सामर्थ्य देते त्वरित ओव्हन मध्ये ठेवण्यापूर्वी आपण ते सुकवू द्या आणि हे उन्हात वाळविलेले आहे तर जिथे तो अस्तित्त्वात असलेला जास्त आर्द्रता गमावतो म्हणूनच या ओलावाला खरंच चिकणमाती सोडणे आवश्यक आहे जर आपण ते ओव्हनमध्ये ठेवले तर जे वाफ बनणार आहे आणि आपल्यासाठी वीटच्या सामर्थ्याने समस्या निर्माण करेल तर हा उन्हात वाळविलेले आहे आणि मग आपण ते भट्टीत घ्या आणि मी सांगितल्याप्रमाणे आम्ही तापमान 900 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त बोलत आहोत आणि अर्थातच वेगवेगळ्या प्रकारच्या क्लेवर अवलंबून तापमान 900 डिग्री ते 1300 डिग्री सेंटीग्रेड दरम्यान नियमित केले जाते तथापि सर्वात महत्वाची बाब म्हणजे जेव्हा आपण चिकणमातीला या ऑर्डरच्या तापमानाकडे नेता तेव्हा त्यात विट्रीफिकेशन नावाची प्रक्रिया होते ठीक आहे आणि विट्रीफिकेशनची प्रक्रिया ही एक सिरेमिक फ्यूजन प्रक्रिया आहे हेच दगडी बांधकामासाठी सामर्थ्य आणि टिकाऊपणा देते आता विट्रीफिकेशन हा शब्द विट्रोमधून आला आहे जो काच आहे ज्याचा अर्थ सिलिकास आणि मेटलिक ऑक्साईडच्या अस्तित्वामुळे सिलिका संयुगे एक संलयन प्रक्रिया आहे आणि तो ग्लास तयार होण्यासारखा आहे आणि तो खरोखर चिकणमाती चिकणमातीच्या विटा करण्यासाठी ताकद देतो आता जर विट्रिफिकेशन प्रक्रिया एकसारखीच होत नसेल तर आपल्याकडे खराब दर्जाची विटा असू शकतात त्या खूप विटा असू शकतात किंवा एकसमान ताकद नसलेल्या विटा असू शकतात आणि म्हणूनच विटांचे एकसारखे फायरिंग करणे इतके महत्वाचे आहे आपण न विटा पाहिले आहेत का एकसारखा रंग एका बाजूला काळे आणि दुसरीकडे तांबूस तपकिरी ते फक्त एकसमान नसलेल्या फायरिंगमुळे आणि म्हणूनच हे सुनिश्चित करण्याची संपूर्ण प्रक्रिया आहे की भट्टीतल्या सर्व विटा समान तापमानासाठी उघडल्या गेल्या आहेत तितकाच वेळ प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग आहे विशेषत जेव्हा आपल्याकडे ग्रामीण भागात भट्टे असतात आणि संपूर्ण औद्योगिक प्रक्रियेचा भाग नसलेल्या भट्ट्या असतात तेव्हा आपल्याकडे फायरिंग खूपच अनौपचारिक पद्धतीने केला जातो आणि फायरिंगच्या प्रक्रियेदरम्यान वारा हे निश्चित करण्यासाठी पुरेसा आहे की विटाचा भाग योग्य प्रकारे फायर्ड पाहिजे काही भाग आवश्यकतेपेक्षा जास्त फायर्ड आहे आणि आवश्यकतेपेक्षा कमी भाग आहे तर परिवर्तनशीलता वापरल्या जात असलेल्या चिकणमातीच्या प्रकारातून येते दोन फायरिंग प्रक्रियेच्या तर केवळ शक्तीची समस्याच नाही तर ती एक टिकाऊपणा देखील असणार आहे कारण जर फायरिंग पुरेसे नसेल तर पाणी शोषक गुणधर्मांवर परिणाम होतो एकदा फायरिंग संपली की आपण ताबडतोब ते वापरू शकत नाही ते भट्टीतून बाहेर येत आहेत ते नैसर्गिकरित्या थंड होऊ शकतात ते नैसर्गिकरित्या थंड होऊ शकतात ते हाड कोरड्या अवस्थेत भट्टीतून बाहेर येतात म्हणजे त्यात ओलावा शिल्लक नाही तो तासभर भट्टीत असतो हे आता बोन ड्राय अवस्था बाहेर येते परंतु वातावरणात आर्द्रता असते तर विटा वातावरणातून ओलावा शोषण्यास सुरवात करतात म्हणूनच आपण वीट तसे करू द्या जर तुम्ही त्वरित वीट वापरली तर तुम्हाला बांधकामात अडचण होईल म्हणूनच या घटनेस आर्द्रता विस्तार असे संबोधले जाते जेव्हा आपण वातावरणातील आर्द्रतेचे प्रदर्शन करता तेव्हा ते ओलावा शोषून घेईल आणि काही प्रमाणात विस्तारेल तर ओलावा वाढवणे ही एक अत्यावश्यक घटना आहे आणि हे घडून येण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल ठीक आहे आता दगडी बांधकामाच्या गुणधर्मांच्या बाबतीत आम्ही काही मालमत्तांचे परीक्षण करणार आहोत परंतु हे समजून घेणे आवश्यक आहे की एकंदरीत फॉर्म विशेषत एकूण स्वरूप आणि मितीय सहिष्णुता या पैलू चांगल्या गुणवत्तेच्या बांधकामासाठी महत्वपूर्ण आहेत जेव्हा आम्ही त्रिमितीय सहिष्णुतेबद्दल बोलतो जर या विटा एखाद्या संपूर्ण औद्योगिक प्रक्रियेमधून बाहेर येत असतील तर आपण उत्पादनास विशिष्ट एकरुपतेची अपेक्षा करू शकता परंतु जर हे हस्तनिर्मित मोल्डिंग प्रक्रियेमधून येत असतील तर आपल्याला या मोल्डिंग प्रक्रियेच्या उत्पादनांमध्येच लक्षणीय फरक असतील आणि अशा मर्यादा आहेत ज्या बर्याच वीटांमधून दुसर्यामध्ये किती फरकावर परवानगी दिली जाऊ शकते यावर कोड सहसा परवानगी देतात म्हणूनच जर आपल्याकडे एका विटापासून दुसर्यापर्यंत बरेच आत असेल तर मितीय सहिष्णुता महत्त्वपूर्ण आहे जर विटांना त्यांच्या आकारात लक्षणीय फरक असेल तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी मोर्टारचा भिन्न वापर करणार आहात ते चांगले नाही कारण मोर्टार कमकुवत म्हणजे दगडी बांधकाम आहे असणे आणि एकसारखेपणा गमावला आहे अर्थात आवडीचे अभियांत्रिकी गुणधर्म कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ पासून फ्लेक्सरल स्ट्रेंग्थ फ्लेक्सरल टेनसाईल स्ट्रेंग्थ मोडुलुस इलास्टिसिटी दगडी बांधकामाची विकृती वैशिष्ट्ये भिन्न असतात आणि इतर जे टिकाऊपणावर परिणाम करतात जसे की वीटातील ओलावा पाण्याचे शोषण गुणधर्म व्हॉल्यूम मध्ये बदल इफ्लोरेसेन्स इतर टिकाऊपणा पैलू विघटन प्रतिरोध उदाहरणार्थ आपण अब्राशन रेसिस्टन्स साठी वापरत असल्यास अग्निरोधक आणि ध्वनिक गुणधर्म तर युनिट स्वतःच दगडी बांधकामाच्या ताकदीत कसे योगदान देते हे समजण्यासाठी आम्ही त्यांच्यापैकी काहींचे परीक्षण करू मूलभूत पैलूंचा विचार केला पाहिजे तर भूमितीची भूमिका आहे तर येथे आपण हे तपासले आहे की युनिट एक घन युनिट असू शकते हे काही कोर युनिट असू शकते यास कोरड युनिट असे म्हणतात काही प्रमाणात छिद्र आणि हे पोकळ विटांचे बांधकाम असू शकते हे युनिट स्वतःच पोकळ वीट असू शकते आपण बांधत असलेल्या भिंतीच्या स्ट्रक्चरल मेकॅनिकचा संबंध इतका कसा असेल व्याख्येनुसार जर युनिटमध्ये आपण तयार करीत असलेले छिद्र 25 टक्के किंवा त्यापेक्षा कमी घन क्रॉस सेक्शन असेल तर आपण त्यास सामान्यत ठोस युनिट म्हणून संबोधता ते कदाचित विरोधाभास दिसत असेल तर घन युनिट एक घन युनिट आहे शंभर टक्के घन मी एक घन युनिट म्हणून 25 टक्के व्होईड असलेल्या युनिटला का मोजत आहे यामागील युक्तिवादाचे परीक्षण करणे मनोरंजक आहे आणि जर आपण क्रॉस सेक्शनचे क्षेत्र पहायचे असेल तर मागे तर्कसंगतपणा येत नाही तर आपण तपासणी करीत असल्यास छिद्रित युनिट्स घेऊ या छिद्रित युनिट्स जर व्हॉईडची टक्केवारी 25 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर मी त्यास एक भक्कम युनिट म्हणून वर्गीकृत करेन आणि जर मी असे ठरलो की एक घन एकक म्हणून आपण आपल्याकडे एक निश्चित मार्ग आहे ज्यामध्ये आपण स्ट्रक्चरल डिझाइनसाठी क्रॉस सेक्शनच्या क्षेत्राशी संबंधित आपली गणना करू शकता म्हणून आपण पहात असलेली वीट घ्या ती एक छिद्रित युनिट आहे आणि आपण पाहू शकता की हे कोरलेले आहे बरोबर म्हणून जर आपण क्रॉस सेक्शनचे क्षेत्रफळाकडे पाहिले आणि निव्वळ क्षेत्राच्या एकूण क्षेत्राकडे लक्ष दिले तर या प्रकरणात ते 80 टक्के असेल तर ते 80 टक्के इतके ठोस आहे तर टक्केवारी घन निव्वळ क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणून परिभाषित केली जाते आता याचा परिणाम कोठे होईल कम्प्रेशन अंतर्गत असलेले ताण बदलू शकतात कारण निव्वळ क्षेत्र हे एकूण क्षेत्रापेक्षा कमी आहे आणि 80 टक्के ते 100 टक्के फरक आहे ते काही क्षुल्लक नाही तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल तथापि आपण बेंडिंग गुणधर्म तपासले असल्यास आपण या प्रकारच्या वीट युनिटच्या बेंडिंग गुणधर्म तपासत असल्यास जर मी बेंडिंग गुणधर्म परिभाषित करणारे भूमितीय मापदंड म्हणून क्षेत्राच्या दुसर्या क्षणाचे परीक्षण केले तर हे लक्षात घेणे फारच सुज्ञ आहे की सुमारे 25 टक्के रिकामे असलेले हे युनिट घन युनिटपेक्षा फारसे वेगळे नाही तर जर क्षेत्राच्या दुसर्या क्षणाची तपासणी करण्याचा एक मार्ग आणि आपण निव्वळ विभाग एकूण क्षेत्राकडे नेला तर आपण निव्वळ विभागाच्या क्षेत्राच्या दुसर्या क्षणाची गणना करू शकता एकूण विभागाच्या क्षेत्राचा दुसरा क्षण गुणोत्तर 100 च्या जवळ आहे याचा अर्थ ही युनिट खरोखर खूप समान वागतात कारण भूमिती तुलना करण्यायोग्य आहे एकूण भूमिती एक घन युनिटशी तुलना करण्यायोग्य आहे तर या युक्तिवादासह असे आहे की जर व्होईड्स 25 टक्क्यांपेक्षा कमी असतील तर आपण त्यांना घन एकके म्हणून वर्गीकृत करू शकता क्रॉस सेक्शनच्या क्षेत्रासाठी आपण कॉम्प्रेशन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेससाठी नेट एरिया वापरू शकाल परंतु बेंडिंग तुम्ही भूमितीसाठी ज्या प्रकारे खाते आहात त्यामध्ये अक्षरशः कोणताही बदल झाला नाही तर ही महत्त्वाची बाब आहे जी एखाद्याने लक्षात ठेवली पाहिजे तथापि जेव्हा आपण पोकळ ब्लॉक्सवर सामोरे जात असता तेव्हा ते लक्षणीय बदलले जाईल आणि आपल्या वॉल क्रॉस सेक्शनमध्ये किती भरला आहे आपला किती क्रॉस सेक्शन भरला नाही आहे याचा हिशेब देण्यास आपण सक्षम असावे ठीक आहे युनिटची कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ आम्हाला काय सांगते दगडी बांधकाम च्या स्वत च्या कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ वर याचा कसा परिणाम होतो दगडी बांधकामाची टिकाऊपणा दगडी बांधकामाच्या बांधकामाची सर्विसबिलिटी पैलू आणि युनिटची एकूण कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ या पॅरामीटरशी जोडली गेली आहे तर जर आपण युनिटची कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ मोजली किंवा आपल्याला युनिटची कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ माहित असेल तर ते घटकांचे इतर सर्व गुणांशी जोडलेले एक पॅरामीटर आहे ते त्याच्या कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ टिकाऊपणाशी चांगले जोडले गेले आहे टिकाऊपणा अधिक चांगले असेल सेवाकार्य परिस्थितीत ते अधिक चांगले कामगिरी करेल एक कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ चांगली आहे एकूणच सामर्थ्य आहे म्हणजेच टेनसाईल स्ट्रेंग्थ वाढेल आपली फ्लेक्सरल स्ट्रेंग्थ अधिक असेल आपली युनिट्सची शेअर स्ट्रेंग्थ शेअर strength जास्त असेल तर प्रत्येक गुणवत्तेशी सहजपणे परस्पर संबंध ठेवू शकणारे एक पॅरामीटर म्हणजे कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ हे युनिट पातळी आणि दगडी बांधकाम असेंब्लीच्या पातळीवर लक्षात ठेवा आणि ही एक महत्वाची माहिती आहे प्रामुख्याने कारण जेव्हा आपण विद्यमान इमारतींचे मूल्यांकन करता तेव्हा आपल्याला ही एक माहिती मिळू शकते अस्तित्त्वात असलेल्या इमारतीची माहिती नसण्यापेक्षा आपण चांगले ठेवलेले आहात आपण परत येऊ आणि त्या मुद्यावर पुन्हा चर्चा करू तथापि युनिटची कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ एक महत्वाचा पैलू आहे आपण युनिटची कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ चाचणी कशी कराल त्याची चाचणी सपाट पद्धतीने केली जाते आता फ्लॅट वाईज म्हणजे काय प्रत्यक्षात बांधकामात वीट वापरल्या जाणाऱ्या मार्गाचा हा प्रकार आहे सपाट म्हणून सर्वात मोठा पृष्ठभाग खाली दिशेने ठेवलेले आहे जेणेकरून आपण त्यास सपाटनिहाय चाचणी घ्या तथापि सावधगिरीचा शब्द जर आपण डिझाइनद्वारे काठावर विटा ठेवत असाल तर आपण विटाची फ्लॅट वापरु शकत नाही तर आपल्याला आखणी करावी लागेल आपणास वीट युनिटच्या कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ चा अंदाज घ्यावा लागेल जरी ते सपाट वार सामर्थ्यापेक्षा महत्त्वपूर्ण नसते हे आवश्यक आहे की आपण असल्यास आपण बांधकाम क्षेत्रातील सपाट विटा वापरत आहात हे आपल्याला माहित असल्यास कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थने फ्लॅट वाईज परिभाषित करा जर आपण काठावर किंवा शेवटी विटा वापरत असाल तर आपण त्या स्वरुपाच्या कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थचा निश्चितपणे अंदाज लावाल आणि ते खरं आहे शेवटच्या संयमांचा प्रश्न नक्कीच चिंतेचे कारण आहे आणि तेथे संशोधनाचे महत्त्वपूर्ण शरीर आहे शेवटच्या संयमांमुळे उद्भवू शकणारी समस्या परंतु आपल्याला असे काहीतरी सामोरे जावे लागेल कारण आपल्याला हे माहित आहे की शेवटची मर्यादा उंचीच्या बाजूने स्ट्रक्चरल सामग्रीच्या लोडिंग हेडच्या जवळ असल्याने ही एक समस्या आहे तथापि यावरील संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की आपण वापरत असलेल्या कॅपिंगच्या प्रकारावर अवलंबून तो अगदी पुढचा मुद्दा आहे वीट युनिटच्या वरच्या आणि खालच्या बाजूस वापरल्या जाणार्या कॅपिंग मटेरियलच्या प्रकारावर अवलंबून जेव्हा आपण त्याचे सपाट परीक्षण करत असाल तर मर्यादीत बंद कारणास्तव स्वत ला वेगवेगळ्या ऑर्डर मिळू शकतात परंतु आपण त्यास दूर करू शकत नाही म्हणूनच जेव्हा आपण या वीटांची तपासणी सार्वत्रिक चाचणी यंत्रात सपाट केली असता आपण दरम्यानचे साहित्य न घेतल्यास आपल्याकडे स्टीलहेडचा थेट संपर्क असेल विटांच्या साहित्यावरील प्लेटवरील हेड तर याचा परिणाम अंतिम भारांवर होणार्या पार्श्विक फुगवटावर मर्यादीत परिणाम होऊ शकतो ज्या लोड वर पिसाळणे अयशस्वी होते ते खरोखर वीट युनिटमध्ये घडत आहे तर मर्यादीत प्लेटचा हा परिणाम तपासला गेला आहे आणि आपण कोणत्या प्रकारचा निष्कर्ष काढला आहे ते पाहू शकता आपण एकतर कठोर कॅपिंग वापरू शकता किंवा आपण मऊ कॅपिंग वापरू शकता आता आपण कॅपिंग का वापरतो याचे कारण वीट पृष्ठभाग आहे वरच्या किंवा खालच्या बाजूस पूर्णपणे सपाट असणे आवश्यक नाही हे महत्वाचे आहे की हे सपाट आहे परंतु उत्पादन प्रक्रियेचा परिणाम वरच्या आणि खालच्या पृष्ठभागावर अंडरक्शन अंडूलेशन होऊ शकेल म्हणून अशी सामग्री वापरा जी स्टीलच्या प्लेटपासून स्वत वीट युनिटमध्ये लोडचे समान हस्तांतरण सुनिश्चित करते आपण कठोर कॅपिंग वापरू शकता किंवा आपण मऊ कॅपिंगसाठी जाऊ शकता आम्ही सिमेंट प्लास्टर सिमेंट मोर्टार किंवा सल्फर वापरतो आज वितळलेला सल्फर मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे किंवा आपण वापरता जिप्सम प्लास्टर आपण ते कठोर होण्याची प्रतीक्षा करा आणि नंतर त्याची चाचणी घ्या परंतु आपण प्लायवुड सारख्या मऊ कॅपिंगचा देखील वापर करू शकता आणि हार्ड कॅपिंग विरूद्ध सॉफ्ट कॅपिंगच्या वापरामध्ये आपणास महत्त्वपूर्ण फरक दिसला म्हणून ही आकृती आपल्याला वेगवेगळ्या आकाराच्या युनिट्ससाठी दर्शविते आपण ते पाहू शकता की ते 150mm 200 mm आणि 200mm युनिट आहे विविध प्रकारचे युनिट्स जेव्हा आपण हार्ड कॅपिंग विरूद्ध सॉफ्ट कॅपिंग वापरता मऊ कॅपिंग सातत्याने देते आपण कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थचा कमी होते कठोर कॅपिंग सामग्रीच्या वास्तविक सामर्थ्यासह हस्तक्षेप करू शकते आणि कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थचा वाढविण्यात योगदान देऊ शकते किंवा अंत प्लेटच्या मर्यादीत प्रभावांमध्ये अधिक योगदान देऊ शकते तर प्लायवुडचा हा वापर सामान्यत घेतला जातो परंतु आपल्याकडे अंडूलेशन असल्यास आपण एक मऊ सामग्री वापरता जिप्सम प्लास्टर gypsum plaster प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी सिमेंट मोर्टार जे प्रत्यक्षात वीट युनिटच्या बाबतीतच कठीण असू शकते तर येथे एक विशिष्ट चाचणी दर्शविली आहे प्लायवुड मऊ प्लॅनेट्स मऊ एंड प्लेट्ससह युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन मध्ये सपाट विट ठेवलेली वीट ठेवली जाते ज्यामुळे लोडचे एकसमान हस्तांतरण होण्यास मदत होते आणि जेव्हा आपण फैलूर स्ट्रेंग्थ शोधत असता तेव्हा आपण क्रॉस सेक्शनचे नेट एरिया वापरता कॉम्प्रेशन अंतर्गत वीट च्या म्हणून जर आपल्याकडे छिद्र असेल तर निव्वळ क्षेत्राच्या बाबतीत नाही तर एकूण क्षेत्राशी संबंधित फैलूर स्ट्रेंस तुम्ही ठरवाल Compressive strength of unit fb P Anet P Axial load at failure of the unit in compression Anet Net area of cross section of the unit आणि कम्प्रेशन अंतर्गत ठराविक अपयशी मोड आपल्याकडे बाजूकडील फुगवटा आहे आणि आपल्याकडे आहे विटाचे लहान तुकडे लहान स्तंभांमध्ये विभाजन आणि जेव्हा ते क्रश होते तेव्हाच तर परिणामामुळे अक्सिअल कम्प्रेशन बाजूकडील फुगवटा होण्यास कारणीभूत ठरतो या विटांमधील फैलूर आपणास दिसेल म्हणून आतापर्यंत वीटची ताकद सामान्यत कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ अनुसरण करते तर जसे आपण खूप आहात परिचित काँक्रीटसाठी आपल्याकडे M20 M30 M35 आणि यासारखे वैशिष्ट्य आहे कॉंक्रिटची कॉम्प्रेसिव्ह ताकदीचा वापर कॉंक्रिटच्या वर्गासाठी नेमण्यासाठी केला जातो त्याचप्रमाणे जेथे दगडी बांधकामाचा संबंध आहे पदनाम सरासरीने येते दगडी बांधकामाची संकुचित ताकद आणि आयएस कोड म्हणून भारतीय मानक आहेत संबंधित आमच्याकडे सामान्यत 3 5 च्या कामकाजीवर दगडी बांधकाम करण्याचे सामर्थ्य आहे सरासरी कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ आहे 3 5 MPa ते 35Mpa पर्यंत तर तुम्ही हे पहा संपूर्ण श्रेणी 3 5 5 7 5 10 संपूर्ण मार्गावर 35 MPa पर्यंत मी या टप्प्यावर सांगू इच्छितो की दगडी बांधकाम वापरण्यासाठी कोड म्हणून असुरक्षित स्ट्रक्चरल टायपोलॉजी या संपूर्ण श्रेणीस परवानगी देते म्हणून आतापर्यंत प्रबलित दगडी बांधकाम आहे संबंधित एक मर्यादा आणली गेली आहे जर आवश्यक असेल तर वीट युनिटची शक्ती कमीतकमी 7 MPa असेल दगडी बांधकाम अधिक मजबूत केले जाईल मी येथे थांबेल